पत्रव्यवहार तत्त्वाद्वारेसंक्रमणासाठी निवड नियम आम्ही आतापर्यंत पत्रव्यवहाराच्या तत्त्वाबद्दल शिकलो आहे जे असे म्हणते की n अनंततेकडे जाण्यासाठी मोठी क्वांटम संख्या मर्यादा आहेज्यामुळे क्वांटम परिणाम शास्त्रीय परिणामांकडे जातात या व्याख्यानात आपण हे सिद्धांत निवड नियम आणि हार्मोनिक ऑसीलेटरसाठी A गुणांक कसे मिळवू शकतात ते पाहू आठवा मी मागील व्याख्यानांमध्ये 3 उदाहरणे घेतली आणि मी यापैकी फक्त दोनचा विचार करतो एका बॉक्समध्ये कण आणि हार्मोनिक ऑसिलेटर प्रकरणात मी म्हणालो की विस्थापन सारांश म्हणून लिहीले जाऊ शकते कि सी ताऊ ई राईज ते आय ताऊ ओमेगा टी जेथे ओमेगा ही मूलभूत वारंवारता आहे जी न्यू गुणा 2 पाई आहे जी दुसरीकडे समान होती 2 L वर 2 pi v दुसरीकडे हार्मोनिक ऑसिलेटरच्या बाबतीत xt मध्ये फक्त एकच घटक असतो आणि मी हे लिहू शकतो कारण डोलविस्तार e मी i ओमेगा टी वर वाढवतो खरं तर मला त्यापेक्षा चांगले करायचे आहे हे सहसा ओमेगा टीचे कोसाइन असे लिहिले जाते जे मोठेपणा 2 ई वाढवुन आय ओमेगा टी प्लस ई रईस ते वजा i ओमेगा टी ने विभाजित केले जाते अशाप्रकारे तुम्ही पाहता की एका बॉक्समध्ये फिरणाऱ्या कणांची मूलभूत वारंवारता V 2 L आणि त्याचे सर्व गुणक असते आणि म्हणून जेव्हा ती हालचाल करते तेव्हा ते सर्व प्रकारच्या फ्रिक्वेन्सी विकिरित करेल मूलभूत आणि ते हार्मोनिक्स इतक्या वेळा आहे जेथे कण म्हणून हार्मोनिक ऑसीलेटरमध्ये हालचाल करत असताना फक्त एक वारंवारता देते आपण ते कसे वापरू शकतो ते पाहू तर शास्त्रीयदृष्ट्या नुकतेच शिकले की बॉक्समधील कण सर्व फ्रिक्वेन्सीज देईल सर्व वारंवारतेनुसार आमचा अर्थ असा नाही की ती सतत बदलत असलेल्या फ्रिक्वेन्सीज देईल परंतु जर ती संक्रमण करते जर कणाने n व्या स्तरावरून E n वजा टाऊ पातळी असे संक्रमण केले तर उत्सर्जित होणारी फ्रिक्वेन्सी ताऊ वेळा ओमेगा एन असेल बरोबर जिथे ओमेगा एन ही नवव्या स्तरावरील गतीशी संबंधित कोनीय वारंवारता आहे तर शास्त्रीयदृष्ट्या ही वारंवारता ओमेगा एन किंवा नवव्या स्तरावरील गतीशी जोडलेली कोनीय वारंवारता ही किरणोत्सर्गाची वारंवारता असेल आणि आपण गेल्या वेळी जे पाहिले ते म्हणजे जर मी विस्थापन विरुद्ध वेळ लिहिले तर ते असे आहे हे शुद्ध हार्मोनिक नाही तर हेच आपल्याला सांगते की x t मध्ये प्रत्यक्षात उच्च हार्मोनिक आहे जे मी आधी C लिहिले होते सी ताऊ ई राईज टू आय ताऊ ओमेगा त्याला ओमेगा एन टी म्हणूया तर हे आपल्याला रेडिएशन ओमेगा एन ची वारंवारता देईल आणि गतीमध्ये इतर फ्रिक्वेन्सीज असल्याने इतर सर्व फ्रिक्वेन्सी देखील बाहेर येतील क्वांटम संक्रमणाबद्दल ते आपल्याला काय शिकवते ते पाहू तर आता आपण यांत्रिक पद्धतीने क्वांटम लिहूया किरणोत्सर्ग बाहेर येत नाही कारण एक कण फ्रिक्वेंसी एनयू सह दोलन करत आहे उलट तो उडी मारून बाहेर येतो तर उडी मारून किरणोत्सर्ग बाहेर येतो किरणोत्सर्ग पातळीच्या दरम्यान उडी मारून बाहेर पडतो जिथे शास्त्रीयदृष्ट्या प्रवेग आहे आता जर n पासून n उणे tau th पातळीवर उडी मारल्यामुळे किरणोत्सर्ग उत्सर्जित होत असेल तर वारंवारता n nu n minus tau हे E n वजा E n उणे ता म्हणून h ने विभाजित केले जाते हे मर्यादित फरकाने दिले आहेजे आपण शास्त्रीय पद्धतीने मागील व्याख्यान आठवत असतो ते j च्या संदर्भात भिन्नतेद्वारे दिले जाते आता जसे n अनंततेकडे झुकत आहे nu n t n minus tau tau nu n वर जा जेथे nu n ही शास्त्रीय वारंवारता आहे तर आपण हे पाहता की शास्त्रीयदृष्ट्या या सर्व फ्रिक्वेन्सी पाळल्या गेल्या आहेत बरोबर तर आपण हे शास्त्रीय लिहू सर्व वारंवारता tau nu n बरोबर पाळली जात असल्याने याचा अर्थ क्वांटम यांत्रिकरित्या एक कण कोणत्याही n उणे ताऊवर जाऊ शकतो मला हे पुन्हा लिहू द्या तर ही n वी पातळी n उणे ता पातळी आहे आणि येथे ही उडी येत आहे आणि काही किरणे बाहेर पडतात तर रेडिएशन फ्रिक्वेंसी n n minus tau E n minus E n minus tau h वर आहे आणि आपण पाहता की शास्त्रीयदृष्ट्या सर्व tau nu n पाळले जातात कारण कण मूलभूत वारंवारता nu n ची गती नियतकालिक हालचाल करते परंतु नंतर हे सर्व हार्मोनिक्स अस्तित्वात आहेत तर याचा अर्थ असा आहे की कण कुठे उडी मारते ते n उणे आहे यावर कोणतेही बंधन नाही आपण एक मोजणी उदाहरण पाहू जर आपण असे म्हणतो की n फक्त n वजा एक वर जाऊ शकते आणि जर आपण असे म्हटले तर हे फक्त एक काउंटर उदाहरण आहे तर n अनंततेकडे जाताना केवळ मूलभूत वारंवारता पाळली जाईल याचा अर्थ तो फक्त n वजा नाही तो कोणत्याही वारंवारतेवर जाऊ शकतो आता प्रश्न उद्भवतो की एक n आहे ज्याच्या पलीकडे आपण असे म्हणू शकतो की शास्त्रीय यांत्रिकी चांगले आहे आणि त्याखाली क्वांटम यांत्रिकी चांगले आहे दुसर्या शब्दात शास्त्रीय आणि क्वांटम मेकॅनिक्स मध्ये एक सीमा आहे का उत्तर प्रत्यक्षात नाही खरे सिद्धांत क्वांटम मेकॅनिक्स आहे हे फक्त आम्ही मागील व्याख्यानात पाहिले आहे जेव्हा आपण delta E h द्वारे व्युत्पन्न d E द्वारे d j ला n tau वेळा बदलू शकतो तेव्हा शास्त्रीय सिद्धांत चांगला आहे आणि याचा अर्थ मूलभूतपणे n हे पुरेसे मोठे असणे आवश्यक आहे आणि tau ही n पेक्षा खूपच लहान असणे आवश्यक आहे ही एकमेव अट आहे परंतु हे तत्त्व आपल्याला सांगत आहे की जेव्हा आपण फरक बदलू शकता तेव्हा आपण खरोखर शास्त्रीय पातळीवर पोहोचले पाहिजे डेरिव्हेटिव्ह द्वारे प्रभावीपणे आणि त्यासाठी स्थिती n खूप मोठी आहे आणि tau n पेक्षा खूपच लहान आहे आता दुसरे उदाहरण घेऊ या दुसरे उदाहरण म्हणजे हा हार्मोनिक ऑसिलेटर आहे आणि शास्त्रीयदृष्ट्या त्याची गती x t द्वारे दिली जाते a 2 e राइज टू i ओमेगा टी प्लस ई रईस ते माइनस आय ओमेगा टी म्हणजे त्याची फक्त एक फ्रिक्वेन्सी आहे चला क्वांटम यांत्रिक पद्धतीने बघूया तेथे हे स्तर आहेत h nu 2 h nu 3 h nu 4 h nu आणि त्यामुळे आणि जेव्हा उडी येते तेव्हा किरणे बाहेर दिली जातात शास्त्रीय परिणामांशी तुलना करून आपण कसे पाहतो कि तेथे एक निवड नियम आहे समजा n ते n वजा ताऊ संक्रमण घडते तर शास्त्रीय मर्यादेतील संबंधित वारंवारता बरोबर tau वेळा ओमेगा असेल तथापि शास्त्रीयदृष्ट्या आम्ही फक्त ओमेगा पाहतो याचा अर्थ ताओ जास्तीत जास्त एक असू शकतो आणि हे आपल्याला एक निर्बंध देते की हार्मोनिक ऑसीलेटरमध्ये फक्त उडी मारली जाते जेथे n कण उडी मारते n n वजा 1 वर जाते किंवा जर ते एन प्लस 1 शोषून घेते तर याला सिलेक्शन रूल असे म्हणतात आणि सिलेक्शन रूल म्हणते की जंप बनवले जाते किंवा संक्रमण होते ज्यासाठी डेल्टा एन परिमाण एक आहे अन्यथा सर्व संक्रमणासाठी कोणतेही किरणोत्सर्ग होणार नाही तर इतर कोणतेही संक्रमण नाही जे किरणोत्सर्ग देते आणि ते मला पुन्हा का करू द्या कारण जर इतर संक्रमणे देखील मोठ्या n मर्यादेत झाली तर आपण इतर वारंवारता देखील पाहू आणि तसे होत नाही तर पत्रव्यवहाराच्या तत्त्वाशी सुसंगत राहण्यासाठी क्वांटम स्तरावर फक्त एका संक्रमणाची परवानगी आहे तर आत्ताच निर्माण झालेला एक प्रश्न आहे जर तुम्हाला लेझरसाठी सिंगल फ्रिक्वेंसीची आवश्यकता असेल तर तुम्ही हार्मोनिक ऑसीलेटर बंदी वापरावी प्रत्यक्षात 2 प्रश्न संबंधित नाहीत कारण लेझरमध्ये तुम्ही वारंवारता निवडता ज्यामुळे संक्रमण नेमके तेच वारंवारता येते म्हणून आपण कोणतीही प्रणाली निवडू शकता आणि उत्तेजित उत्सर्जन केवळ त्या विशिष्ट वारंवारतेसाठी होईल ज्यासह आपण हे उत्तेजित उत्सर्जन करत आहात तर हा प्रश्न खरोखरच उद्भवत नाही